प्रिय सहभागींचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण ऑक्युलिक्स किंवा डोळ्यांच्या अशाब्दिक भाषेशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात अर्थपूर्ण भाग आहे ऑक्यूलिक्स आमच्या संप्रेषणात किंवा संवाद प्रक्रियेत डोळ्यांच्या वापराच्या अभ्यासाचा संदर्भ देते साहित्यामध्ये बरेचदा डोळ्यांतील भावनांचे स्पष्टीकरण देखील असते डोळ्यांशी संबंधित असलेल्या प्रत्येक भाषेत विविध म्हणी आहेत उदाहरणार्थ डोळे मिचकावणे डोळे फिरविणे इत्यादि डोळे संप्रेषण करतात आणि कधीकधी आपल्याला आढळेल की डोळ्यांद्वारे केलेले संप्रेषण सर्वात प्रामाणिक असते प्रसारित करण्याच्या प्राथमिक कार्याच्या पलीकडे डोळ्यांद्वारे आपला संवाद मेंदूमध्ये दृश्य उत्तेजना प्राप्त करतो कधीकधी आपल्याला आढळेल की आमच्या स्मित हास्याद्वारे विशिष्ट भावना दाखविण्याचा प्रयत्न करतो परंतु डोळे सत्य भावना संवादित करतात विशिष्ट विषयाच्या आकलनाचे स्तर काय आहे हे समजण्यास डोळ्यांच्या अशाब्दिक भाषेची आम्हाला मदत होते कोणत्याही संवादामध्ये आपल्याकडे असलेल्या सामग्रीविषयी आम्ही दाखवलेल्या सहानुभूतीची पातळी काय आहे आम्ही जे काही बोलतो त्या आधारावर डोळे आपल्याला त्वरित अभिप्राय मिळविण्यात देखील मदत करतात संप्रेषण सुरू करायचा की वेळ संपण्याची वेळ आली आहे की नाही हे समजून घेण्यात ते आम्हाला मदत करतात त्याच वेळी असे आढळले की डोळ्यांचा संवादामध्ये विश्वासार्हतेची विशिष्ट भावना असते सकारात्मक नजरांचा संपर्क प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेशी संबंधित आहे नजरांचा संपर्क आणि चेहऱ्यावरील भाव अनेकदा एकमेकांशी संबंधित असतात तरीही असे आढळले आहे की नजरांचा संदेश इतर कोणत्याही चेहऱ्यावरील अभिव्यक्तीपेक्षा स्वतंत्र असतो जसे आपण समीपनाच्या संदर्भात देखील चर्चा केली आहे की टक लावून पाहणे आणि डोळ्यांच्या संपर्काचे सांस्कृतिक अर्थ लावणे देखील महत्त्वपूर्ण आहे उदाहरणार्थ जपानमध्ये अगदी अलीकडे श्रोतांना वक्त्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या गळ्यावर लक्ष केंद्रित करणे आणि डोळ्यांचा थेट संपर्क टाळायला शिकवले जाते कारण त्यांना वक्त्याचा आदर करायचा असतो इंडोनेशियात मध्य पूर्वातील देशांमध्येही आणि परंपरागत चिनी संस्कृतीत हेच होते अमेरिका आणि उत्तर युरोपमध्ये श्रोतांना वक्त्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या थेट नजरेत पाहण्यास प्रोत्साहित केले जाते कारण डोळ्यांचा हा थेट संपर्क आत्मविश्वास आणि मोकळेपणाचे लक्षण मानले जाते जर भिन्न संस्कृतींमध्ये अर्थ आणि स्वभाव सुसंगत नसतील तर आपल्याला आढळून आले आहे की धर्मांचे मतभेद आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीशी असलेले मतभेद देखील महत्वाचे आहेत तथापि जागतिक राजकारणामध्ये देखील असेच आहे की एम ओक्यूलेसिक्सच्या स्पष्टीकरणामुळे मनोरंजक गोंधळ होऊ शकतो आणि मला १९७० च्या दशकातले उदाहरण आठवले आहे कदाचित याच वेळी अमेरिकन अर्थव्यवस्था चिनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होती आणि चीनदेखील लोखंडाच्या पडद्यामागील देश असल्याची प्रतिमा बदल करण्यास उत्सुक होता असे घडले की त्यांच्या सेनेटर्स आणि व्यापारी नेत्यांसह एक उच्च शक्तीशाली अमेरिकन प्रतिनिधीमंडळ काही विशिष्ट व्यापार सौदे पूर्ण करण्यासाठी चीनला पाठविण्यात आले तथापि बीजिंगमध्ये सुमारे दोन दिवस घालविल्या नंतर अमेरिकन प्रतिनिधींनी त्यांना चिनी लोकांबद्दल विश्वास असल्याचे वाटत नाही असा अभिप्राय दिला हे दोन्ही देशांच्या धोरणांच्या विरोधात गेले म्हणून त्यामागील कारण शोधण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी तातडीने आपला संप्रेषण सल्लागार चीनला पाठवला अमेरिकन प्रतिनिधीमंडळ थेट नजरांचा संपर्क नसल्यामुळेच या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे असे सल्लागारास कळले चिनी लोकांनी डोळ्यांशी संपर्क साधण्याचा थेट दृष्टिकोन ठेवला नाही कारण अमेरिकन प्रतिनिधींकडे त्यांचा विशिष्ट आदर करावा अशी त्यांची इच्छा आहे आणि जेव्हा अमेरिकन प्रतिनिधींना समजले की चीनी त्यांच्याकडे पहात नाहीत तेव्हा त्यांना सहजपणे वाटले की ते काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि म्हणूनच त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही प्रत्येक संस्कृतीतही ठळकपणे काही अर्थ लावले जातात तथापि बहुतेक वेळा जेव्हा मी आमच्या डोळ्याच्या संपर्काच्या स्पष्टीकरणांविषयी बोलत असेन तेव्हा मी आपल्या देशात असलेल्या स्पष्टीकरणांचा संदर्भ घेतो एका भारतीयाच्या दृष्टीकोनातून पाश्चात्य पध्दतीत शिकविल्या जाणार्या शालेय शिक्षणाच्या संस्थेत जेथे पाश्चिमात्य संस्कृती प्रबळ आहे तेथे आपल्याला असे दिसते की डोळ्याच्या संपर्काचे स्पष्टीकरण या प्रकारच्या संदर्भात सांगितले जाईल हे आतापर्यंत केवळ एकमेव स्पष्टीकरण नाही तर ही सार्वभौम मान्यताप्राप्त व्याख्यादेखील नाही परंतु मला या टप्प्यावर स्पष्टीकरण द्यायचे आहे हा संदर्भ बिंदू आहे एक अतिशय मनोरंजक वाक्यांश आहे जो आपण आपल्या डोळ्यांनी ऐकला पाहिजे कारण जर आपण एखाद्या व्यक्तीकडे आपल्या डोळ्यांनी ऐकत आहोत तर त्या व्यक्तीला असे वाटू शकते की आपल्याला त्या व्यक्तीत किंवा त्याच्या संपर्कात स्वारस्य नाही म्हणून आम्ही समजू शकतो की आमचा थेट नजरेचा संपर्क आपल्या वृत्ती आणि विचार सूचित करतो ह्या द्वारे संभाषणास नियमित करता येते अभिप्राय प्रदान करते आणि त्याच वेळी हे वर्चस्व आणि सामर्थ्याच्या संबंधांचे संकेत देते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस पहिल्यांदा भेटतो तेव्हा आपण पटकन एखाद्या व्यक्तीकडे पाहतो आणि आपण जे पाहतो त्या आधारावर आपण या संकेतांच्या आधारे त्वरित निर्णय घेतो एकदा संवाद सुरू झाल्यावर आम्हाला आढळले की यापैकी बहुतेक संकेत आणि सांकेतिक खूणा एकतर आमच्या डोळ्यांच्या संपर्काद्वारे अधिक ठोस किंवा नाकारले जात आहेत कारण आमच्या एकमेकांशी होण्याऱ्या डोळ्यांच्या संपर्काद्वारे आणि आम्ही जो दृष्टीक्षेप टाकतो त्याद्वारे आपण कोणत्याही चर्चेमध्ये भाग घेण्याची आमची इच्छा व्यक्त करतो आणि त्याच वेळी तो आदर दर्शविण्याची चिन्हे देखील दर्शवितो नजरेचा संपर्क टाळत असलेल्या व्यक्तीशी बोलणे नकारात्मक समजले जाते हि चित्रफित डोळ्यांच्या संपर्कांच्या महत्वाचे एक अतिशय मनोरंजक उदाहरण आहे खूप चांगला माणूस खूप चांगला माणूस आहे पण हे सर्व अस्सल आहे का आम्ही शरीरभाषा तज्ज्ञ टोन्या रीमनशी बोललो वरीलपैकी कोणीही एकमेकांशी डोळ्यांनी संपर्क साधत नव्हते आपल्या लक्षात येईल की ट्रम्प खाली पहात आहेत आणि ओबामा खाली पाहत आहेत ते हस्तांदोलन करून एकमेकांचा आदर करतात पण ते डोळ्यांच्या संपर्कांबाबत हाच आदर दाखवित नाहीत आणि डोळ्यांचा संपर्क हा हस्तांदोलनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे येथे आपल्याला आढळले आहे की त्यांच्या भाषेच्या सहाय्याने आणि हस्तांदोलनाने हे दोन राजकीय दिग्गज परस्पर आदरभावनेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु डोळ्याच्या संपर्काची अनुपस्थिती आपल्याला सत्य सांगते तथापि डोळ्यांचा संपर्क नसणे हे लक्षात घेण्यासारखे आहे नजरेचा संपर्क हा जर एकटक लावून दुसऱ्याकडे पाहणारा असेल तर तो थेट दुसऱ्या व्यक्तीकडे निर्देशित केला जातो जेव्हा आम्ही लोकांशी द्विकीय किंवा छोट्या गटाच्या परिस्थितीत बोलतो तेव्हा लक्षात येते की एकाच वेळी आणि त्वरित डोळ्यांचा संपर्क असतो जेव्हा दोन लोक सहजपणे बोलत असतात तेव्हा डोळ्यांचा संपर्क जवळजवळ ६१ वेळा होतो ज्यातील अर्धा भाग परस्पर डोळ्यांचा संपर्क असतो आणि लोक ऐकत असताना 75 वेळा परस्पर डोळ्यांचा संपर्क असतो आणि बोलताना ४१ असतो आणि म्हणूनच मागील स्लाइड्समध्ये ज्याबद्दल आपण बोललो आहोत ते म्हणजे आपण आपल्या डोळ्यांद्वारे ही ऐकण्यास सक्षम असले पाहिजे केवळ कानांनीच नव्हे परंतु दृष्टीक्षेपाची लांबी देखील बदलणारी असते वेगवेगळ्या प्रकारचे एकटक किंवा टक लावून पाहणे काय आहे हे पाहूया परंतु ज्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे की आपण दुसर्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये किती सेकंद नजरेत न बदलता सुरक्षितपणे न घाबरविता पाहू शकतो संशोधन सांगते की सामान्य निरोगी आणि सकारात्मक आत्मविश्वासाने टक लावून पाहणे 2 किंवा 3 सेकंदांपेक्षा जास्त नसावे आपल्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक जागरूकताच्या आधारे विकसित झालेले अंतर्गत घड्याळ असे सांगते की जेव्हा आम्ही ते पार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सतर्क होतो म्हणून जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारांकडे पाहतो तेव्हा पुन्हा डोळ्यांच्या संपर्कांची अनुपस्थिती असलेली परिस्थिती येथे पहायला मिळते आणि नंतर ज्याला सामान्य नजरांचा संपर्क मानला जातो तो संपर्क देखील भिन्न संदर्भात भिन्न आहे उदाहरणार्थ सामाजिक परिस्थितींमध्ये आणि घनिष्ठ संबंधांमध्ये कामाच्या ठिकाणी सामान्य किंवा टक लावून बघणे यात आपण फरक केला पाहिजे सामान्य कार्यस्थानी किंवा व्यवसायामध्ये एकटक किंवा टक लावून पाहण्याची व्याख्या आणि अर्थ पाहू आपण उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील चित्रामध्ये पाहू शकतो की टक लावणे कपाळावर आणि डोळ्यांवर केंद्रित आहे परस्पर स्वारस्य आणि व्यावसायिक तीव्रतेची आणि त्याच वेळी आम्हाला कोणतेही आक्षेपार्ह अर्थ टाळण्याची इच्छा आहे ही भावना यातून आम्ही दाखवू इच्छितो दुसर्या व्यक्तीशी संवाद साधताना डोळ्यांचा संपर्क होतो आणि म्हणूनच आपल्याला आढळेल की व्यावसायिक परिस्थितीत व्यवहारांकडे पाहण्याला एक विशिष्ट महत्त्व आहे कारण आपली इच्छा तसेच आपला प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता यावर अंशतः निर्णय घेतला जातो तर व्यवसायामध्ये नजर कधीही नाकाच्या खाली जाऊ नये आणि ती कपाळावर आणि डोळ्यांवर केंद्रित केली पाहिजे एकटक किंवा टक लावून पाहण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक आणि मैत्रीपूर्ण पाहणे हे एक नम्र टक लावून पाहणे आहे परंतु व्यवसायामधील पाहण्याच्या तुलनेत ते थोडे अधिक सहज किंवा साधे आहे ह्यामध्ये अधून मधून डोळे आणि तोंड यांकडे आणि कधीकधी गळ्याच्या दिशेने नजर असू शकते तर हे एकटक किंवा टक लावून पाहणे मित्रांसाठी किंवा अनुकूल लोकांसाठी राखीव आहे ह्याद्वारे आपण सामाजिक बंध निर्माण करतो येथे आपणास दिसते की नजर डोळे आणि तोंड यावर केंद्रित आहे कारण हा सामाजिक संवाद आणि बोलण्याची वेळ आहे जिव्हाळ्याने टक लावून पाहणे हे जिव्हाळ्याचे असते आणि हे टक लावून पाहणे दुसर्या व्यक्तीस अनुभवांसाठी महत्त्वपूर्ण आहे हे संवाद साधण्याचे आमंत्रण देखील आहे एखाद्याने ते केले तर ते आकर्षण दर्शविते हे एक भीतीदायक टक लावून पाहणे देखील असू शकते टक लावून पाहणे आहे हे बर्याचदा विशिष्ट प्रकारच्या सामर्थ्याचे प्रदर्शन असू शकते अशा लोकांकडून गैरवर्तन केले जाऊ शकते हे एखाद्यावर लक्ष ठेवण्याचा एक मार्ग देखील आहे म्हणूनच धमकावणे आणि आकर्षण दरम्यान अतिशय कमी फरक आहे आणि हे समजले पाहिजे की जिव्हाळ्याचा अर्थ केवळ अ व्यावसायिक परिस्थितीतच लागू पडतो आपण उजवा हात वापरणाऱ्या लोकांची टक लावून पाहण्याची दिशा पाहिल्यास ते कोणत्या दिशेने विचार करत आहेत त्याचा अंदाज करू शकतो विशेषतः जेव्हा आपल्याला सादरीकरणे करावी लागतात किंवा जेव्हा आपल्याला एखाद्या लहान गटातील लोकांशी बोलण्याची गरज असते किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीकडे आमच्या दृष्टीकोनातून पहावे लागते तेव्हा ते खूप उपयुक्त ठरते याचा अर्थ असा आहे की ही एक दृश्य कल्पना आहे उदाहरणार्थ मी कदाचित कोणत्या मोटार गाडीची खरेदी करावी किंवा दोन आठवड्यांपूर्वी मी प्रवास करत असलेल्या गाडीचा रंग कोणता असावा याचा विचार करत असू शकते जर उजवा हात वापरणाऱ्या व्यक्तीमध्ये हे समांतर टक लावून पाहणे असेल तर याचा अर्थ असा की श्रवणविषयक विचारांवर ह्याचे वर्चस्व आहे मला आवडलेली गाणी मला लहान मुलाची आठवण करून देतात मी काही शब्द आठवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि नंतर एकटक या दिशेला पाहते जर ते खालच्या दिशेने गेले असेल तर ते हालचालींशी संबंधित असेल किंवा एकतर मी विशिष्ट भावनांचा विचार करीत असेल किंवा मला लवकरच निर्णय घ्यावा लागेल उजवा हात वापरणाऱ्या लोकांकडे या टक लावून पाहण्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी काही दृश्यफिती पाहू या कृपया लक्षात घ्या की ही दिशा केवळ त्या लोकांसाठी वैध आहे जे उजवा हात वापरतात पहिल्या छायाचित्रात आम्हाला असे दिसून आले आहे की ही दृश्य स्मृती आहे जी प्रबल आहे ती व्यक्ती एक चित्र आठवत आहे आणि हे टक लावून पाहण्याच्या या विशिष्ट दिशेच्या आधारे समजू शकते दुसर्यामध्ये एक आवाज ती आठवते आहे समांतर टक लावून पाहते आहे तिसऱ्या आणि चौथ्या छायाचित्रांचे केलेले चित्रण टक लावून खाली बघत असलेली दिसते आहे जर टक लावून नजर उजव्या दिशेने खाली जात असेल तर कदाचित ती एखादी भावना आठवत असेल निर्णय घेणाऱ्या अशा लोकांमध्ये आपण बर्याचदा या प्रकारचे टक लावून पाहणे दिसते ही एक सूक्ष्म अभिव्यक्ती असू शकते परंतु निश्चितपणे हे एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वीचे हे टक लावून पाहणे आहे जर टक लावून पाहण्याची दिशा डावीकडे असेल तर बर्याचदा आपण स्वतःशी बोलत असतो आम्ही स्वतःला काही विशिष्ट भावना वगैरेबद्दल सांगत असतो हे संशोधन ग्रिंडर आणि बँडलर यांनी प्रथमच केले त्यांनी हे न्यूरो भाषिक सिद्धांताचा एक भाग असल्याचे विकसित केले आणि हे समजून घेतल्यामुळे इतर लोकांशी संवाद साधताना सत्यतेचा न्याय करण्यास मदत होते इतर लोकांची प्रेरणा पातळी समजून घेण्यास हे उपयुक्त ठरू शकते आणि निर्णय घेण्याच्या अवस्थेत काय होते हे समजून घेण्यात देखील मदत करते हि चित्रफित डोळ्यांच्या संपर्कांच्या महत्त्वांवर मनोरंजक भाष्य करते आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये माहितीचे वेगवेगळे भाग असतात आणि सहसा जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट्य माहितीचा विचार करतो तेव्हा आपले डोळे एका विशिष्ट दिशेने जातात बर्याच लोकांना त्यांच्या स्मृतीबद्दल दृश्य आठवणी असतात ते त्यांच्या मेंदूत दृश्य आठवू शकतात आपल्या मित्रांसमवेत बागेमध्ये खेळत असताना लहानपणीची आठवण असू शकते स्मरण करताना ते डावीकडे बघतात परंतु आपण त्यांना रेखीय गोष्टी आकडेवारी बद्दल विचारल्यास बर्याचदा ते उजवीकडे बघताना दिसतात लोक जेव्हा भावनिक असतात अस्वस्थ असतात तेव्हा भावना प्रणाली खाली असते उजवीकडे बघताना तर बरेच लोक दिसतात जेव्हा ते स्वतःकडे लक्ष्य देत असतात तेव्हा ते डावीकडे खाली पाहतात जेव्हा ते एखाद्या गोष्टीचे उत्तर तयार करत असतात तेव्हा त्यांची नजर आडवी असते जे आपले ध्वनी प्रणालीशी संबंधित आहे जर तुम्ही रात्री उशिरा घरी असाल तर सकाळी ३ वाजता तुम्ही हा मांजरी खेळत असल्याचा आवाज ऐकला असेल तर हा आवाज आपण बर्याचदा डाव्या बाजूला शोधतो कारण ही आपली स्मृती बाजू आहे तथापि जर हा आवाज आपल्याला समजत नसेल आणि माहित नसेल तर आपण उजवीकडे पहातो आणि काय करावे असा विचार करतो जेव्हा आपण लोकांचे लक्ष वेधण्यासाठी बोलतो तेव्हा डोळे सक्षम बनतात ते प्रामुख्याने शिकण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत आणि त्याच वेळी ते प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात महत्वाचे साधन आहे असे म्हटले जाते की शिकण्याच्या प्रक्रियेत ८३ आपल्यावर अवलंबून आहे ११ ऐकण्यावर आणि ६ इतर संवेदनांवर अवलंबून आहे जर ते एखादी ध्वनिफीत असेल तर सादरीकरणामध्ये आपले लक्ष निश्चितपणे अधिक लागते एखाद्या व्यक्तीने जे बोलले आहे त्यापैकी जवळजवळ ५० आम्ही लक्षात ठेवू शकतो दुसरीकडे जर ते केवळ ध्वनिफीत सादरीकरण किंवा चर्चा असेल तर कदाचित आम्ही १० चर्चा लक्षात ठेवू शकतो त्याच वेळी जर आपण लोकांच्या नजरेत नजर घालून संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांचे लक्ष वेधण्यास सक्षम असतो दृकश्राव्य सादरीकरणामध्ये माहिती चांगल्या प्रकारे लक्षात रहाण्यामागे हे देखील कारण आहे डोळ्यांच्या संपर्कांकडे टक लावून पाहण्याची तीव्रता देखील एक महत्त्वाचा पैलू आहे आमची प्रखर नजर लक्ष केंद्रित करते हे दीर्घ कालावधीचे असते आणि सामान्यत शरीराच्या अनुकूल हालचाली किंवा चेहऱ्यावरील अभिव्यक्तीसह नसते सामान्यत अशी नजर वैमनस्य किंवा राग किंवा धमकी किंवा संशय घेणारे असल्याचे समजते तर खरी नजर समजून घेण्यासाठी शरीराची इतर भाषिक चिन्हे आणि टक लावून पाहण्याची तीव्रता समजली पाहिजे लक्षपूर्वक टक लावून पाहणे डोळ्याच्या थेट संपर्कापेक्षा कमी तीव्र असते तथापि हे मैत्री आणि कुतूहल दर्शवते कारण ते तुलनेने सौम्य असते हे आकर्षक असते चेहर्यावरील इतर भावना हास्य आणि शारीरिक हालचालींसह हे अधिक आकर्षक दिसते सौम्य आणि मर्यादित नजरेचा संपर्क कमी काळापर्यंत असतो तो अतिशय मैत्रीपूर्ण अभिव्यक्तीसह चेहऱ्यावर दिसतो तो आरामदायक तसेच उबदार म्हणून ओळखला जातो विचलित नजरेचा संपर्क हा वारंवार तुटत असतो आणि संपर्काचे क्षण थोडा काळच असतात आणि संपर्क नसण्याचा कालावधी मोठा असतो हे मतभेद विचार मग्नता तुटकपणा नीरसपणा सूचित करतात एक सौम्य नजरेचा संपर्क मान्यता किंवा संमती सूचित करतो तर विचलित नजर नकारात्मक अर्थ दर्शविते जे अधिक सखोलपणे शोधावे लागणार आहे द्विकीय परिस्थितीत विशेषत डोळ्यांचा संपर्क साधण्याचा पुरावा नकारात्मक होतो छोट्या गटातील परिस्थितीत आपण अशा व्यक्तीस सामोरे जाऊ शकतो ज्याला नजरेचा संपर्क टाळण्याची इच्छा आहे आणि इतर लोकांच्या नजरा चुकवायच्या आहेत चकाचक नजरा चुकवायचा किंवा टाळण्याचा प्रसंग संपर्क कदाचित क्षणभंगुर किंवा क्वचितच येत असेल ते केवळ एक नकारात्मक भावना प्रतिबिंबित करते एकतर ती व्यक्ती काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा ती खूप चिंताग्रस्त आहे किंवा कंटाळा आलेला आहे किंवा उदास आहे किंवा संपूर्ण परिस्थितीमुळे ती विचलित झाली आहे डोळ्यांच्या संपर्काच्या पुराव्यांबद्दल सांस्कृतिक पैलू महत्त्वपूर्ण आहेत कारण अमेरिकन आणि चिनी प्रतिनिधीमंडळ यांच्यात उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आपण या चर्चेत आधीच पाहिले आहे विशिष्ट संस्कृतीत असे दिसून येते की नजरेचा संपर्क मुद्दाम टाळला आहे कारण आम्हाला सामाजिक परिस्थितीमुळे किंवा भौगोलिक नियमांमुळे वक्त्याचा आदर करणे आवश्यक असते दुसरीकडे पाहणे हे अगदी भिन्न प्रकरण आहे ते आमच्या व्यावसायिकतेचा भाग कधीच नसते प्रदीर्घ काळासाठी एखाद्याच्या डोळ्यांत बघणे हे भितीदायक होऊ शकते आणि ते पूर्णपणे अव्यावसायिक आहे ते धोक्याचे आणि अस्वस्थ देखील करु शकते कधीकधी आढळले आहे की टक लावून बघणे देखील फसवणूकीचा एक भाग असू शकते एखादी व्यक्ती टक लावून पाहते कारण ती व्यक्ती सत्यवादी आणि प्रामाणिक किंवा लबाड अप्रामाणिक आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करते चुकीचा प्रभाव पाडण्यासाठी एखादी व्यक्ती टक लावून पाहू शकते कधीकधी हे साध्या कुतूहलशी संबंधित देखील असू शकते उदाहरणार्थ एखादे मूल दीर्घ कालावधीसाठी एखादी घटना टक लावून पाहू शकते तथापि आपल्याला इथल्या सांस्कृतिक भिन्नतेकडे वेगळ्या मानसिकतेने पहावे लागेल आणि निष्पापपणे पाहणे देखील चुकीचे किंवा आक्षेपार्ह असू शकते म्हणूनच डोळ्यांच्या संपर्काच्या स्पष्टीकरणाबाबत सांस्कृतिक भिन्नतेची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी डोळ्यांचा सकारात्मक संपर्क महत्त्वपूर्ण आहे सकारात्मक डोळ्यांचा संपर्क व्यक्तीचा आत्मविश्वास सूचित करतो स्व मूल्याची सकारात्मक भावना देखील सूचित करतो लोक आपोआप अशा लोकांकडे आकर्षित होतात ज्यांची नजर सकारात्मक असते कारण ते आत्मविश्वास देतात खुल्या मनाचा आणि सकारात्मक डोळ्यांचा संपर्क प्रामाणिकपणाशी निगडित आहे आणि दुसरीकडे डोळ्यांचा संपर्क टाळणारा हा कपटी आणि बेईमानपणाशी संबंधित मानला आहे कधीकधी आपण हे खूप सामान्य आणि रूढीवादी आहे असे सांगून ते टाळण्याच्या प्रयत्न करतो परंतु हे सामान्य समज आणि रूढी यांच्या जोरावर लोक निर्णय घेतात उदाहरणार्थ विक्रेत्यामध्ये डोळ्यांचा संपर्क हा आवश्यक मानला आहे डोळ्यांनी संपर्क टाळणाऱ्या विक्रेत्याशी आपण व्यवहार करू इच्छित नाही जनमत अभिप्राय वगैरे तयार करताना चाचणी मुलाखतींमध्ये ज्याची सकारात्मक नजर आहे अशा व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो अभ्यासानुसार हे देखील सिद्ध झाले आहे की कधीकधी आपल्याला जास्त आत्मविश्वास वाटत नाही परंतु त्याच वेळी आपण इतरांबरोबर डोळ्यांचा संपर्क साधण्यास सक्षम आहोत जरी आपल्याकडे कर्तृत्व आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये नसली तरीही लोकांना डोळ्यांचा संपर्क आणि त्याच्या आधारावर हे देखील अवलंबून मानतात म्हणूनच हे निष्पन्न झाले आहे की जे लोक खरोखरच आत्मविश्वास नसलेले आहेत तेदेखील चांगल्या आणि सकारात्मक नजरेने संपर्क साधत असल्यास ते इतरांना आत्मविश्वास बाळगतात असे दिसून येते एक अभ्यास असे सांगतो की बर्याचदा लोक डोळ्यांच्या संपर्कात गुंतलेल्या गोष्टीकडे जास्त झुकतात तेव्हा विश्वासार्हतेवर भर देण्यासाठी काय सामान्य मानले जावे प्रामाणिकपणा दाखवण्याच्या हेतूने तसेच बहुतेकदा भीतीचे किंवा घाबरल्याचे हावभाव टाळण्यासाठी टक लावून पाहतात बेईमान लोकही ह्याच्याशी संबंधित असतात या दृश्यफितीमध्ये नेत्रसंपर्काच्या दृष्टीकोनातून देहबोलीच्या सकारात्मकतेचे महत्त्व पाहू शकतो ग्राहकांशी डोळ्यांचा संपर्क साधणे वस्तू विकण्याइतकेच महत्वाचे असते रुग्णांच्या ८० टक्के तक्रारींमध्ये रुग्णालयांमधील डॉक्टर आणि त्यांच्यात डोळ्यांचा संपर्क नसल्याचा उल्लेख करतात या दृश्यफितीमध्ये आपल्याला डोळ्यांच्या सूक्ष्म अभिव्यक्तीकडे पाहण्याबद्दल आणि एखादी व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे आपण कसे समजू शकतो याबद्दल सांगते जे लोक सत्य बोलतात ते अधिकच माहिती देतात आणि लबाड लोकं सहजरित्या फसवितात फ्रेशमॅन देखील सूक्ष्म अभिव्यक्ती शोधण्यासाठी चेहऱ्यावरील अतिशय कमी सेकंदासाठी दिसणारे संकेत बघायला सांगतात २००८ मध्ये या विषयावरील अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जे लोक त्यांच्या भावनांबद्दल भ्रामक असतात ते विसंगत अभिव्यक्ती दर्शवितात आणि डोळयांची किंवा पापण्यांची जलद उघडझाप करतात नेत्रसंपर्कात डोळ्यातील बुबुळांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे आमच्या डोळ्यातील बुबुळांवर आपले कधीच नियंत्रण नसते दिलेल्या प्रकाशात बुबुळे बदलू लागतात आणि आपली मनःस्थिती बदलत असताना एकतर विस्फारित होतात किंवा आकुंचन पावतात जेव्हा आम्ही उत्साही होतो तेव्हा आपली बुबुळे चारपट विस्फारित होतात रागावलेल्या आणि निराशेच्या मनःस्थितीत आपल्यात काही नकारात्मकता असते तेव्हा बुबुळे सामान्य आकारापेक्षा आकुंचन पावतात या छायाचित्रात आपण एक विस्फारित बुबुळ आणि आकुंचित बुबुळ यामधील फरक पाहू शकतो डाव्या डोळ्यात एक विस्फारित बुबुळ आहे आणि उजव्या डोळ्यात एक आकुंचित बुबुळ आहे एखार्ड हेस यांनी अशी टिप्पणी केली की जेव्हा आपण एखादया व्यक्तीशी बोलत असतो किंवा ज्या वस्तू आपण पहात असतो त्यामध्ये आपल्याला रस असतो तेव्हा बुबुळ विस्फारित होतात कित्येक संशोधने देखील केली गेली आहेत आणि आपण हे देखील करू शकतो की जेव्हा आपण त्याच्याशी किंवा तिच्याशी एखाद्या मनोरंजक गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा मित्रांच्या बुबुळांचा आकार बघा आणि मग त्यांना तिरस्करणीय असलेला विषय बोला आणि मग बुबुळे अचानक आकुंचन पावतात तर बुबुळांना नेत्रसंपर्कात महत्वाचे स्थान आहे या छायाचित्रात आपण दोन डोळ्यांकडे पाहू शकतो ज्यामध्ये एक आकुंचित बुबुळ आहे दुसर्या बाजूला एक विस्फारित बुबुळ आहे हे आकुंचित बुबुळ दुसर्या बाजूला घडत असलेल्या गोष्टींबद्दल कंटाळा दर्शवितो विस्फारित बुबुळ चित्रफीतीकडे आकर्षित होतो तसेच नेत्रसंपर्काच्या काही महत्त्वाच्या बाबींकडे आपण पाहू शकतो चिंताग्रस्त लबाडांच्या पहिल्या लक्षणांपैकी एक म्हणजे अस्वस्थस्ता म्हणून बारीक लक्ष द्या ते पाय हालवत आहेत किंवा केसांबरोबर खेळत आहेत किंवा घड्याळ किंवा कपड्यांसह चाळा करत आहेत ही सर्व फसवणूकीची चिन्हे असू शकतात खोटारड्या व्यक्ती डोळ्यांशी संपर्क साधण्याचे टाळतात परंतु आपणास ठाऊक आहे की विस्फारित बुबुळ हे देखील एक लक्षण असू शकते हे तणाव आणि एकाग्रते मुळे होउ शकते आज आम्ही नेत्रसंपर्काच्या काही मूलभूत समजुतींबद्दल चर्चा केली आहे आम्ही ही चर्चा पुढील मॉड्यूलमध्ये सुरू ठेवणार आहोत